तर आता इम्पल्स रिस्पॉन्स बद्दल हि एक मनोरंजक गोष्ट आहे आणि त्याला पर्यायी किंवा वैकल्पिक मांडणी देखील आहे तर आपण काय साध्य केले आपण क्लोज्ड फॉर्म सोल्यूशन साध्य केले होते आणि शिवाय मला एक गोष्ट दाखवायची आहे मला जर हे function इथे प्लॉट करायचे आहे तर ते कसे दिसेल आपण ते इथे प्लॉट करूया बरोबर तर हे माझे X AXis आहे आणि हे X आणि हे माझे 0 शून्य आहे तर XX साठी ते कसे दिसेल दोन्ही सरळ रेषा आहेत स्लोप पॉसिटीव्ह ve आहे का नेगेटिव्ह विध्यार्थी नेगेटिव्ह नेगेटिव्ह कारण X l तर ती एक line आहे खाली गेलात तर हा दुसरा टर्म तर तो दुसरा टर्म X आहे आणि X l देखील नेगेटिव्ह Xl पण ती अजून एक सरळ ओळ आहे आणि तिचा स्लोप आहे विध्यार्थी बरोबर तसे आहे तर ते पॉसिटीव्ह असणार आहे तर ते एक वाढणारे function आहे बरोबर मान्य आहे सगळ्यांना विध्यार्थी सर तर तुम्ही हे घेऊन तपासून पाहू शकता तर मग तुम्हाला काय मिळेल तर तुम्हाला दोन्ही बाजूने सारखेच संबंध मिळतील आणि ते नेगेटिव्ह प्रमाण आहे तर इथे हे तुम्हाला असे मिळाले ठीक आहे तर यामधून मला असे अविरत दिसणारे function मिळाले विध्यार्थी म्हणजे G कडे मर्यादित मूल्य म्हणजे finite value आहे आणि ला सिंग्युलॅरिटी नाही असे म्हणू शकतो का G मध्ये सिंग्युलॅरिटी नाही पण ते G कडे पहा G हा दोन्ही बाजूने अविरत आहे पण G च्या डाव्या बाजूचे आणि उजव्या बाजूचे डेरिवेशन पहा डेरिवेशन मध्ये खंडितपणा आहे जे कि आपण त्या रिलेशन मध्ये पहिले होते कि डेरिवेशन खंडित होते तर याच्या कडे बघता सोल्यूशन कडे बघता जे मला इथे मिळाले होते ते तुम्ही बघू शकता कि ते अविरत आहे तुम्ही म्हणू शकता ना त्याच्या मध्ये मर्यादित ऊर्जा आहे तर मर्यादित ऊर्जाचे चे सिग्नल्स देखील square integrable आहेत तर square integrable चा चांगला गुणधर्म कोणता आहे हे आपण सिग्नल्स अँड सिस्टिम्स मध्ये शिकलो होतो ते शून्य ते एक १ या क्लोज्ड डोमेन मध्ये आहे हे G लिहिण्याचा कोणता मार्ग शक्य आहे का मी ते फोरियार सिरीज म्हणून लिहू शकतो का बरोबर शून्य ते एक १ या डोमेन मध्ये सिग्नल्सला मर्यादित ऊर्जा आहे आणि ते फोरियार सिरीज मध्ये मांडले पाहिजे फोरियार सिरीज म्हणजे काय वेगवेगळ्या frequencies ला sines आणि cosines चे लिनियर कॉम्बिनेशन होय बरोबर तर या कसेमध्ये हि frequency अवकाशीय frequency आहे तर ते स्ट्रिंग असे असू शकते असे असू शकते किंवा integer multiples सारखे बरोबर तर हे माझे शून्य ० आहे आणि हे एक १ आहे तर boundary कंडिशन्स कडे पाहता तुम्ही कोणते टर्म्स शून्य ० असतील असे सांगू शकता विध्यार्थी हो सर नॉन झिरो विध्यार्थी शून्य ० बरोबर ते फक्त sine टर्म्स असतील कारण cosine टर्म्सला शून्य ० आणि एक १ मध्ये नॉन झिरो amplitude असेल तर मी सरळ असे म्हणू शकतोका कि ते शून्य ० आणि एक १ मध्ये योग्य बसते आणि ते एक sine function पाहिजे बरोबर तर मी हे असे फोरियार सिरीजच्या फॉर्ममधे लिहू शकतो तर आता डाव्या बाजूस ला माझ्याकडे X आणि X हे function आहेत उजव्या बाजूस माझ्याकडे फक्त X function आहे तर मग X ची dependence कुठून येईल विध्यार्थी गुणांक गुणांक बरोबर गुणांक हे X dependent असतील तर ते असे लिहूया हे सर्वात सामान्य पद्धत आहे कारण ते एक square integrable सिग्नल आहे आता पुढचे पाऊल म्हणजे हे as शोधणे माझ्याजवळ differential इक्वेशन आहे तर मी काय करू शकतो सुब्स्टिट्यूट करू शकतो तर मग दुसरा डेरीवेटीव्ह काय असेल आणि sine चा पहिला डेरीवेटीव्ह मला काय देईल विध्यार्थी cos cos अजून एक डेरीवेटीव्ह मला sine देईल बरोबर मी हे प्रत्येक टर्मला एक एक करून apply करू शकतो तर डावी बाजू हि सारांश होईल आणि ते n equal to 1 to infinity असे होईल आणि मला काय मिळेल विध्यार्थी हे बरोबर फोरियार सिरीज मधे ज्या सगळ्या ट्रिक्स आपण पाहिल्या होत्या त्या इथे वापरून an शोधू शकतो तर मी काय करायला पाहिजे नाही ते नाही जमणार विध्यार्थी तुम्ही गुणाकार करू शकता कशा सोबत विध्यार्थी ते नाही विध्यार्थी डेल्टा sin नाही फोरियर सिरीज बरोबर विध्यार्थी एकदम बरोबर sine मधील ऑर्थोगोनॅलिटी मी जर आणि घेतले तर मला त्याचे रिलेशन मिळाले हे दोघे या इंटर्वलवरचे ऑर्थोगोनल functions आहेत तर ऑर्थोगोनॅलिटी सांगते कि जर m n असेल तर १२ मिळेल आणि तर शून्य मिळेल विध्यार्थी ठीक आहे तर मी याने दोन्ही बाजूस गुणाकार करू शकतो आणि मग शून्य ० ते एक १ ला integrate करेल तर मग उजवी बाजू कशी असेल चाल तर मग आपण डाव्या बाजूने ने सुरवात करूया तर मग डाव्या बाजूला काय होईल आणि कोणता टर्म राहील मी दोन्ही बाजूने ने गुणाकार करेल आणि शून्य ० ते एक १ मधे integrate करेल तर कोणता टर्म राहील m बरोबर तर मग डावी बाजू अशी असेल बरोबर आणि उजवी बाजू मला काय देईल विध्यार्थी बरोबर तर मला माझे am मिळाले आता मी पुढे काय करणार मी परत याला या रिलेशन मध्ये टाकेल या समीकरणात फक्त एक गोष्ट unknown होती आणि ती म्हणजे anS जी आता मी शोधली आहे तर मला काय मिळाले हे अंतिम समीकरण आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कि तर तुम्हाला कसे कळेल के तुम्ही कोणता फॉर्म निवडायचा आहे ते या प्रश्नाने आपण हे module इथे संम्पऊयात तर हा सिरीज फॉर्म आहे आणि तो क्लोज्ड फॉर्म आहे आपण कोणता फॉर्म निवडायला पाहिजे विध्यार्थी X चा कोणता फॉर्म बरोबर तर अंतिम सोल्युशन इथे दिलेले आहे ते म्हणजे G आणि F चे integral आता f च्या फॉर्मवर आधारित हा किंवा इतर evaluate करण्यासाठी सोपा जाईल उदाहरणासाठी जर F या फॉर्ममध्ये असेल तर ते integration खूप सोपे आहे मला वाटते कि ते ऑर्थोगोनॅलिटी आहे आणि हे integration अजून सोपे असेल सगळे टर्म्स निघून जातील आणि आणि माझ्याकडे एकच टर्म उरेल जे आपले नेमके calculations असणार आहे दुसऱ्या हाताने जर मला आधीच फॉर्म वापरायचा असेल तर मला X गुणिले sin चे integration करावे लागेल तर सगळे integration मला तेच उत्तर देईल का कारण ते सारखेच function आहे पण इथे एक घेण्यासारखा संदेश म्हणजे ग्रीन्स function कडे कॉज्ड फॉर्म किंवा सिरीजचे अनेक रेप्रेसेंटेशन आहे मूळ कल्पना अशी आहे कि calculations कमी करण्यासाठी तुमच्याकडे जी समस्या आहे त्याच्यावरून तुम्ही ते निवडू शकता तर ते सध्या करण्यासाठी आपल्याला जे काही मदत करेल कारण हि स्ट्रिंग फक्त X कोऑर्डिनेट्समध्येच आहे तर ते X टर्म मधले फोरियार सिरीज पाहिजे आणि काही गुणांक सोबत ते X वर निर्भर नसले पाहिजे तर मग एकच गोष्ट राहते ती म्हणजे X विध्यार्थी तर मग या summation मध्ये n equal to 1 to infinity विध्यार्थी हो बरोबर ते अमर्यादित असेल आणि हे सांगण्यासाठी आभारी आहे आणि summation ओव्हर n इथे कोणतेच i नाही विध्यार्थी आता ते सिरीज सोलुशन कुठे कॉन्व्हर्ज होते ते त्याला एकदम equal आहे विध्यार्थी फोरियर सिरीज तर फोरियर सिरीज जर तुम्ही मर्यादित टर्म्स ठेवले तर ते त्याच्या सारखेसामान नाही होणार जसे तुम्ही वर वर जातात तुम्ही या टर्म्स बद्दल पाहू शकता कि ते डिके होण्यास सुरवात होतात तिथे आहे संदर्भ स्लाईड वेळ १० ५५ आपण ग्रीन्स function वरची चर्चा चालू ठेवूया आपण 1 D function बद्दल पहिले होते बरोबर तर आता 2 D ग्रीन्स function कडे जाण्याआधी मला ग्रीन्स function चे काही सामान्य गुणधर्मांचे सारांश करायचे आहे तर हे ग्रीन्स function आहे जे आपण कालच्या वर्गात बघितले होते तर हे असे होतेम्हणजे जेव्हा आपण ते प्लॉट करतो तर ते या X prime सारखे दिसते आणि हे माझे X prime आहे आणि अजून काही सामान्य गुणधर्म आहेत जे आपण निरीक्षण करू शकतो मी जर homogeneous differential equation कडे पहिले तर homogeneous differential equation ची उजवी बाजू काय आहे विध्यार्थी शून्य ० शून्य बरोबर आपण असे म्हणू शकतो का कि ज्या पद्धतीने आपण हे function शोधलं होते ते म्हणजे मुळात या पॉईंटला दुर्लक्षित करून आणि मग हे शोधले होते तर ग्रीन्स function हे homogeneous differential equation ला असे सॅटिसफाईड होते ज्या पद्धतीने तुम्ही ते बांधाल functionच्या फॉर्म कडे पाहून तुम्ही असे म्हणू शकता का कि ते ची symmetry प्रॉपर्टी आहे मी जर सगळीकडे X आणि X ची अदला बदली केली तर मला सारखेच function मिळेल का तर हो कारण केस १ हि केस २ होईल आणि केस २ हि केस १ आणि मला ते समानच मिळेल तर ते X आणि X च्य बाबतीत symmetry आहे दुसरी एक गोष्ट आपण सांगितली होती ती म्हणजे या विशिष्ट केससाठी समाधानी आहे आपल्याकडे कोणत्या boundary कंडिशन्स आहेत या boundary कंडिशन्स एकसंध होत्या कारण आपण असे म्हणतोय कि हि स्ट्रिंग दोन्ही बाजूला बांधलेली आहे विध्यार्थी Continuity Continuity बरोबर तर मग असे म्हणू शकतो कि तो continuous आहे आणि तो differentiable आहे का विध्यार्थी differential समीकरणाला आणि बाकी सगळ्या पॉईंट्स ला तो सॅटिसफाय आहे हा पहिला पॉईंट आहे ठीक आहे विध्यार्थी तो सगळीकडे नाहीये म्हणजे सिंग्युलॅरिटीच्या पॉईंटला थोड्या समस्या आहे सांगण्यास थोडे काठी आहे कि जर उजवी बाजू अमर्यादित असेल तर डाव्या बाजू बद्दल तुम्ही काय सांगणार पण आपण पुढच्या उदाहरणा मध्ये पाहुयात कि तुम्ही काही केसेस मध्ये ग्रीन्स function निर्माण करू शकता ज्याच्या मध्ये सिंग्युलॅरिटी आहे आणि तो बाकीचे गुणधर्म पाळतोय आणि ते समस्येवर आधारित असेल आणि हो हा दुसरा भाग आहे बरोबर तो continuous आहे पण differentiable नाही तर मग G जवळ a आहे असे म्हणू शकतो जे ग्रीन्स function चे फॉर्म आपल्याला मिळाले होते त्याच्याकडे पाहून तुम्ही असे म्हणू शकता कि हे असे सोपे निरीक्षण तुम्हाला मिळतील आणि आपण ते कसे मिळवले आपण आत्तापर्यन्त जे केले आहे त्याचे ते सारांश असल्यासारखे आहे तर हे ग्रीन्स functionच्या एका प्रकारचे १ परिमाणी उदाहरण आहे एखादे कॉन्स्टन्ट शोधण्या साठी आपल्याला जास्त त्रास नाही झाला